आजच्या स्वाध्यायामध्ये आपण ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधने पाहणार आहोत तर हा आहे स्वाध्याय 8 स्वाध्याय 7 मध्ये आपण सेमीकंडक्टर व प्रकाश ह्यांमधील सर्वसामान्य आंतर्प्रक्रियेवरील गणिते पाहिली आज आपण विशेषतः साधने तयार करताना येणाऱ्या समस्या पाहू तर ज्ञानामध्ये आपण फोटो डिटेक्टर सोलर सेल एलइडी आणि लेझर पाहिले आहेत आपण सोलर सेल वर थोडेसे काम केले ज्यात करंट मिळविण्याची IV गुणधर्म मिळविण्याची आकडेमोड पाहिली तर आजच्या स्वाध्यायातील काही गणिते मुख्यतः सोलर सेल वरील असतील आपण फोटो डिटेक्टर वरही काम करू आणि एलइडी वरील एक गणित पाहू आपण लेझरवर लक्ष केंद्रित करणार नाही कारण लेझरचे कामकाज एलइडीच्या कामकाजाप्रमाणेच असते अपवाद केवळ लेझर मध्ये येणाऱ्या पॉप्युलेशन इन्व्हर्जनचा व येणारा फोटॉन उत्सारासाठी चेतना देतो त्याचा तर आपण गणित क्र 1 पाहू गणित क्र 1 मध्ये आपल्याला pin डायोड दिलेला आहे तर p प्रकार शुद्ध भाग व n प्रकार आपल्याला दर्जात्मक ऊर्जा बँड आकृती रेखाटायची आहे समतोल फॉरवर्ड बायस व रिवर्स बायस दोन्ही स्थितीमध्ये तर आपल्यापाशी pin डायोड आहे त्यामुळे येथे दोन संलग्न पृष्ठे अर्थात इंटरफेस आहेत एक आहे p प्रकार व शुद्ध पदार्थामधील तर दुसरा आहे शुद्ध पदार्थ व n प्रकार ह्यांमधील काम सोपे करण्यासाठी आपण हा एकसंध रचना असणारे pn जंक्शन मानू त्यामुळे हे तीनही पदार्थ समान आहेत त्यामध्ये केवळ डोपिंग दाटी व प्रकार भिन्न आहेत तर मी p i व n ने सुरुवात करतो तर ह्या तिन्हींसाठी आपण ऊर्जा बँड आकृती रेखाटू शकतो तर पदार्थ समान आहे त्यामुळे व्हॅलन्स बँड व कंडक्शन बँड ची जागा एकच असणार p प्रकारच्या पदार्थात फर्मी पातळी व्हॅलन्स बँड जवळ असते शुद्ध पदार्थात ती मध्यभागी असते तर n प्रकारच्या पदार्थात EF ही कंडक्शन बँड जवळ असते तर येथे समतोल परिस्थिती असेल तेव्हा फर्मी पातळ्या एका रेषेवर येतात हे आपल्याला ठाऊक आहे तर समतोल परिस्थितीत फर्मी पातळ्या एका रेषेवर येतात इंटरफेस पासून दूर अंतरावर पदार्थ एकमेकांप्रमाणेच वागतात तर हा p प्रकार हा शुद्ध व हा n प्रकार आणि सर्वांचे बँड गॅप अंदाजे समान असतील अशी काळजी घेऊ आणि मग हे तिन्ही जोडून घेऊ तर हे आहे आपले समतोल स्थितीतील pin जंक्शन दोन संपर्क पोटेन्शिअल निर्माण होतात एक आहे p प्रकार व शुद्ध पदार्थामध्ये तर दुसरी आहे शुद्ध पदार्थ व n प्रकार ह्यांमधील त्यामुळे आता ही पुन्हा दोन्ही फॉरवर्ड व रिवर्स बायस स्थितीमध्ये रेखाटू फॉरवर्ड बायस असताना p हा धन टोकाला जोडलेला असतो व n ऋण टोकाला त्यामुळे वाहक साधनामध्ये खुपसले जातात आणि आडकाठी अथवा बॅरिअर कमी केली जाते रिवर्स बायस असताना नेमके उलट केले जाते अर्थात p हा ऋण टोकाला जोडलेला असतो व n हा धन टोकाला त्यामुळे बॅरिअर प्रत्यक्षात वाढते तर आता मला ते रेखाटू द्या तर फॉरवर्ड बायस मध्ये p हा पॉजिटीव्हला जोडलेला असतो व n निगेटिव्हला तर ह्या बाजूला माझ्यापाशी p प्रकार आहे मध्यभागी शुद्ध भाग व येथे n प्रकार आहे आपण हे अधिक स्पष्टपणे रेखाटले पाहिजे तर महत्वाचा भाग हा की फॉरवर्ड बायस मध्ये बॅरिअर कमी असते त्यामुळे ह्या साधनांमधून करंट वाहू शकतो आता रिव्हर्स बायस घ्या ह्यात p हा निगेटिव्हला जोडलेला असतो व n पॉजिटीव्हला त्यामुळे खरेतर बॅरिअर वाढते व साधनांमधून करंट वाहणे अवघड होते आता प्रश्नाचा अंतिम भाग म्हणजे फोटो डिटेक्टर म्हणून वापर ह्यासाठी pin जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये वापरतात की रिव्हर्स बायस मध्ये फोटो डिटेक्टरचे कामकाज पाहिले तर फोटो डिटेक्टर म्हणजे असे साधन ज्यात प्रकाश ह्या पदार्थावर म्हणजेच ह्या साधनावर पडतो आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन व होल निर्माण होतात ते करंटच्या स्वरूपात गणले जातात जाणले जातात त्याची तीव्रता म्हणजेच किंमत ही प्रकाशाच्या तीव्रतेच्या सम प्रमाणात असते हे असे घडण्यासाठी साधनांमधील करंट अतिशय कमी हवा कारण अन्यथा पार्श्वभूमीवर काही करंट असेल तर पदार्थावर पडलेल्या प्रकाशाने निर्माण केलेल्या करंटच्या तुलनेत अनावश्यक भाग अर्थात नॉइज म्हणून गणला जाईल pin जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये जोडला असेल तरच हे शक्य आहे त्यामुळे शुद्ध प्रभागात निर्माण झालेले इलेक्ट्रॉन व होल एकमेकांपासून विलग होऊ शकतात तर माझ्यापाशी p i व एक n असेल आणि पदार्थावर प्रकाश पाडलेला आहे येथे इलेक्ट्रॉन निर्माण झाला व येथे होल निर्माण झाले रिव्हर्स बायस मुळे हे इलेकट्रोन्स n बाजूकडे वाहू लागतात व होल p बाजूकडे वाहू लागतात आणि ते करंटच्या रूपात जाणवते हा करंट पुन्हा ह्या निर्माण झालेल्या इलेकट्रोन्स व होलच्या संख्येवर अवलंबून असतो आणि ही संख्या पर्यायाने पदार्थावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो फोटोडिटेक्टर म्हणून वापरण्यासाठी p i n जंक्शन किंवा pin डायोड रिव्हर्स बायस मध्ये जोडणे आवश्यक आहे तर आता आपण गणित क्र २ कडे वळू गणित क्र २ मध्ये एलईडी आहे एलईडी अर्थात लाईट इमिटिंग डायोडचे कार्य असे आहे की जेव्हा आपण इलेकट्रोन्स व होल पदार्थात खुपसतो एखादा डायोड म्हणजे अन्य काही नसून p n जंक्शन आहे त्यामध्ये ह्या इलेकट्रोन्स व होलचे पुनर्मीलन होते आणि त्यामुळे मूलतः प्रकाश मिळतो ह्या प्रकाशाची तरंगलांबी पदार्थाच्या बँड गॅप वर अवलंबून असते त्यामुळे पदार्थात विविध डोपंट मिसळून हव्या त्या किंमतीचा बँड गॅप मिळवता येतो आणि त्यानुसार हवा तसा आउटपुट प्रकाश मिळवता येतो तर ह्या विशिष्ठ बाबतीत आपल्याला काय सिद्ध करायचे आहे बाहेर पडणाऱ्या तरंगलांबी λ मध्ये तापमानानुसार होणारा बदल dλdT हा अंदाजे hcEgdEgdT इतका आहे असे दिलेले आहे आणि आपल्याला आकडेमोड करायची आहे गॅलीअम आर्सेनाईड सिस्टीम साठी त्यासाठी बँड गॅप व तापमानातील बदल दिलेला आहे तर ह्यातील पहिला भाग खरेतर अतिशय सहजरित्या सिद्ध करता येईल मी एलईडी चे कार्य सांगितले आहे आणि असे सांगितले आहे की प्रकाशाची तरंगलांबी अंदाजे बँड इतकी असते आणि ती पदार्थाच्या बँड गॅप वर अवलंबून असते तर प्रकाशाची तरंगलांबी λ hcE येथे E ही फोटॉनची ऊर्जा आहे ही पर्यायाने पुनर्मीलनात सहभागी इलेक्ट्रॉन व होलच्या उर्जेवर अवलंबून आहे हे इलेक्ट्रॉन व होल सामान्यतः व्हॅलन्स बँड h व कंडक्शन बँड h च्या अतिशय जवळ असतात त्यामुळे ते hcEg असे लिहिता येईल तर सामान्यतः इलेक्ट्रॉन व होल नेमक्या बँड h वर उपस्थित नसतात परंतु येथे साधारण kT इतकी काही औष्णिक ऊर्जा असते परंतु ह्या औष्णिक ऊर्जेकडे आपण दुर्लक्ष करू आणि λ ही अंदाजे hcEg इतकी आहे असे म्हणू आपण हे सूत्र पाहिले तर h व c हे स्थिरांक आहेत केवळ Eg हे एकच चल पद येथे आहे हे डिफरंशिएट केले की dλdT मिळते ते अन्य काही नसून hcEg2 आहे कारण आपण 1Eg xdEgdT डिफरंशिएट करत आहोत तर आपल्याला ही आकडेमोड गॅलीअम आर्सेनाईडसाठी करण्यास सांगितलेले आहे गॅलीअम आर्सेनाईडच्या Eg ची किंमत 1 42 eV आहे ही सामान्यतः अवरक्त अर्थात इन्फ्रारेड प्रभागात येते dEgdT ची किंमत ही 4 5 x 10 4 ev K 1इतकी दिलेली आहे त्यामुळे आपण तापमानानुसार होणारा तरंगलांबीतील बदल मिळवू शकू तर dλdT hc2Eg dEgdT त्यामुळे येथे सर्व किंमती त्यांच्या जागी मांडून आपल्याला मिळते 0 277 nanometerKelvin ती पाहिली तर dEgdT ची किंमत ऋण अर्थात निगेटिव्ह मिळालेली आहे म्हणजेच तापमानात वाढ झाल्यास बँड गॅप घटतो बँड गॅप कमी झाल्याने तरंगलांबी वाढते कारण λ ही ऊर्जेच्या व्यस्त प्रमाणात बदलते म्हणजेच तापमानानुसार होणारा dλ हा धन अर्थात पॉजिटीव्ह आहे प्रश्नात असेही म्हटले आहे की Δt ची किंमत 10 degree आहे Kelvin मध्येही ती समानच असेल म्हणजेच 10 Kelvin आहे त्यानुसार होणारा तरंगलांबीतील बदल dλ अन्य काही नसून 2 77 nanometers इतका आहे तर आपण येथे इतकेच करत आहोत की ΔT ची किंमत वापरून नंतर गुणाकार केला आता गणित क्र 3 पाहू तर गणित क्र 3 सोलर सेल वर आहे सोलर सेलचे तापमान खोलीच्या तापमानाइतके आहे आणि तो उजळविलेला आहे प्रकाशाची तीव्रता I दिलेली आहे ती 500 Wm 2 आहे शॉर्ट सर्किट करंटही दिलेला आहे Isc ची किंमत 150mA आहे आणि मिळणारे ओपन सर्किट वोल्टेज Voc 0 53V आहे प्रश्न असा विचारला आहे की उजेड दुप्पट केला तर शॉर्ट सर्किट करंट व ओपन सर्किट वोल्टेज किती असेल तर उजेड 500 वरून 1000 W m 2 किंवा 1KWm 2 इतका केला तर त्याचप्रमाणे उजेड ह्याच्या निम्मा असेल तर शॉर्ट सर्किट करंट म्हणजे खरेतर वोल्टेज 0 असतानाच्या स्थितीतील करंट आणि Isc हा पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेच्या सम प्रमाणात असतो सामान्यतः तो एखादा स्थिरांक गुणिले Iph इतका असतो तर Iph म्हणजे अन्य काही नसून सोलर सेल वर पडणाऱ्या फोटॉनची तीव्रता आहे तर Isc हा स्थिरांक k गुणिले I ph इतका असतो Voc अर्थात ओपन सर्किट वोल्टेज हे सिस्टीम मधील करंट 0 असतेवेळीचे वोल्टेज आहे ते ln IphIso इतके आहे येथे Iso रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे तो सोलर सेलच्या पदार्थावर अवलंबून असतो शिवाय इतरही अनेक घटकांवर अवलंबून असतो जसे डोपन्टचा प्रकार डोपन्टची दाटी अर्थात कॉन्सन्ट्रेशन डिप्लेशन प्रभागाची रुंदी इत्यादि तर Isc व Voc अर्थात शॉर्ट सर्किट करंट व ओपन सर्किट वोल्टेज ह्यांचा पदार्थावर पडणाऱ्या फोटॉन किरणोत्साराशी नातेसंबंध दाखविणारी साधी सूत्रे आहेत त्यांच्या साहाय्याने किरणोत्साराची तीव्रता बदलल्यामुळे ह्यांच्या बदललेल्या किंमती आपण मिळवू शकतो तर आता Iph ची नवीन किंमत दुप्पट आहे तर हे मी Iso असे लिहितो तर ह्याची किंमत मूळ किंमतीच्या म्हणजेच 1000 watts m 2 च्या दुप्पट आहे तर नवीन शॉर्ट सर्किट करंट Iscnew आहे IscIsc म्हणजे Iso Iph 2 आहे त्यामुळे नवीन शॉर्ट सर्किट करंट हा मूळ शॉर्ट सर्किट करंटच्या दुप्पट आहे तर हा 300 mA आहे त्याचप्रकारे मी Voc ची किंमत लिहू शकेन तर VocVoc म्हणजेच आपण ह्या दोन गोष्टींचे गुणोत्तर घेत आहोत ते आहे kTe IscIso IphIso ह्यातील kTe नष्ट होईल हे आपण सोपे करून लिहू शकतो कारण Iph Iph च्या किंमती ठाऊक आहेत Iso ठाऊक नाही परंतु आपण ती मिळवू शकतो कारण त्यासाठी करंटची तीव्रता 500 watts m 2 असताना ओपन सर्किट वोल्टेजची किंमत मिळाली की झाले तर ह्यावरून आपण Voc ची किंमत मिळवू शकतो तर Voc ची किंमत 0 55 V इतकी आहे त्यानंतर आपल्यापाशी अशी परिस्थिती आहे की फोटॉनची तीव्रता दुप्पट होण्याऐवजी निमपट झाली आहे अर्थात Iph ची किंमत 250 wattsm2 इतकी आहे अर्थात ती निम्मी झाली आहे तर नवीन शॉर्ट सर्किट करंट Isc देखील निम्मा होईल तर तो 75 mA असेल आणि नवीन Voc तर मी हा Voc" असा लिहेन त्याची किंमत मिळवण्यासाठी आपण पूर्वीप्रमाणेच कृती करू जेथे 1000 ऐवजी आता 250 घेऊ तर आता गणित 4 पाहू गणित 4 देखील सोलर सेलवर बेतलेले आहे तर आपल्याला A क्षेत्रफळ असलेला सोलर सेल दिलेला आहे आणि तो 20 Ω इतक्या भाराला अर्थात लोड R ला पुरवठा करण्यासाठी जोडलेला आहे तर R ची किंमत 20 Ω आहे तर सोलर सेलची जोडणी कशी दिसते ह्याची आकृती आपण रेखाटू शकतो ती रेखाटणे हा ह्या प्रश्नाचा एक भाग आहे तर सोलर सेल एका रेजिस्टरला जोडलेला आहे R हा रेजिस्टर आहे सोलर सेलवर प्रकाश पडतो तर ह्या प्रकाशामुळे लोडमध्ये करंट I वाहतो ह्यामुळे एक वोल्टेज V तयार होते ते सोलर सेल मधील अंगीभूत बिल्ट इन वोल्टेजला विरोध करते प्रकाशाची तीव्रता दिलेली आहे ती 1 KWm2 आहे ह्यामुळे निर्माण झालेल्या करंटची किंमत दिलेली आहे तर प्रश्नामध्ये विचारलेले आहे की सोलर सेल कसा जोडला आहे त्याच बरोबर आपल्याला I V गुणधर्म दिलेले आहेत तर मी ह्याचा आलेख रेखाटतो हे I V गुणधर्म 500Wm2 साठी आहेत तर करंट I mA मध्ये आहे आणि वोल्टेज V आहे तर हा आहे 0 नंतर 10 नंतर 20 हा आहे 0 2 0 4 आणि थोडेसे पुढे जाऊ हा आहे 0 तर हे झाले सोलर सेलचे I V गुणधर्म हे 500Wm2 उजेड असताना रेखाटलेले आहेत आता उजेड बदलून 100 Wm2 इतका झाल्यास एका विशिष्ट वोल्टेजशी संबंधित करंट किती असेल किंवा एका विशिष्ट करंटशी संबंधित वोल्टेज किती असेल त्याची किंमत आपल्याला शोधायला सांगितलेली आहे तर आता आपण गणित सोडवू त्यातील भाग a कडे वळू जेव्हा सोलर सेल बाह्य रेजिस्टर R ला पुरवठा करत असतो तेव्हा त्यामधून काही करंट वाहतो हा 500Wm2 उजेड असतानाचा करंट आहे मी ह्याला I500 म्हणेन तर ह्या I500 ची किंमत प्रकाशाची तीव्रता व रेजिस्टरने निर्मिलेल्या पोटेन्शिअल बॅरिअरमुळे तयार झालेले वोल्टेज ह्यांवरून ठरते हा करंट Ioexp⁡ असा आहे तर हे करंटचे सर्व साधारण समीकरण आहे ते एखाद्या विशिष्ट तीव्रतेच्या करंटचा ओपन सर्किट वोल्टेज व शॉर्ट सर्किट करंट ह्या दोहोंशी संबंध दर्शवते तसेच जेव्हा सिस्टीममध्ये काही बाह्य लोड R असल्याने वोल्टेज निर्माण होते त्याच्याशीही संबंध दर्शवतो तर आलेखावरून विविध बिंदूंपाशीच्या किंमती आपण लिहू शकतो जेव्हा V 0 आहे म्हणजेच हे शॉर्ट सर्किट वोल्टेज आहे तेव्हा त्यासंबंधित करंट I हा 16 2 mA आहे हाच आपला I500 आहे केवळ सोपे जावे म्हणून मी हा Iph असा लिहेन तर हा झाला शॉर्ट सर्किट करंट आपण ओपन सर्किट वोल्टेजही पाहू जेव्हा करंट 0 असतो त्यावेळी वोल्टेज नेमके 0 49 V आहे हे ओपन सर्किट वोल्टेज आहे प्रश्नात असेही म्हटले आहे की 500 Wm2 उजेड असताना हे साधन बिंदू P पाशी कार्यरत आहे आणि ह्या P पाशी आपण करंट व वोल्टेजच्या किंमती मिळवू शकतो 45V आणि संबंधित करंट I 13 1 mA आहे तर हा सर्किटचा कार्यबिंदू दर्शवतो तर ह्या किंमती वापरून आता आपल्याला सोलर सेल वर 1KWm2 उजेड पडला असतानाच्या किंमती मिळवायच्या आहेत तर पुन्हा एकदा मी हे सूत्र लिहितो I Iph Io exp तर आपल्याला Io ठाऊक नाही परंतु Iph ठाऊक आहे तर VVoc असताना अर्थात करंट 0 असताना हे Iph Io exp असते त्यामुळे ह्यात Iph ठाऊक आहे Voc देखील ठाऊक आहे केवळ Io ठाऊक नाही तर आपण सर्व किंमती त्या त्या ठिकाणी घालू शकतो आणि Io ची किंमत मिळवू शकतो ती 2 58 x 10 11 A येते तर हा आहे सिस्टीम मधील रिव्हर्स सॅच्युरेशन करंट तर आता नवीन उजेडाव्या परिस्थितीत Inew मी ह्याला Iphnew नवीन उजेड 1000 Wm2 आहे तर मागील गणितावेळी आपण पाहिले की उजेड दुप्पट झाला की शॉर्ट सर्किट करंट देखील दुप्पट होतो त्यामुळे उजेडावेळी Iphnew ची किंमत ही 500Wm2 उजेडावेळच्या Iph च्या दुप्पट असेल ती 32 4 mA इतकी येते त्या संबंधित करंटही दिलेला आहे I1000 हा अन्य काही नसून IphnewIoexp⁡ इतका आहे तर हा करंट दिलेला आहे तो 0 024 A आहे तर आपण नुकताच Iphnew मिळवला 500Wm2 उजेडाच्या माहितीवरून अर्थात डेटा वरून आपण I० साठी आकडेमोड करून तो मिळवला तर ह्याची किंमत ठाऊक आहे ह्याची ठाऊक आहे केवळ नवीन ऑपरेटिंग वोल्टेज ठाऊक नाही तर आपण त्या त्या ठिकाणी किमती घालू शकतो आणि नवीन वोल्टेज Vnewची किंमत 0 475 V इतकी येते आपण ह्या सिस्टीम मधील पॉवरदेखील मिळवू शकतो ती V′ गुणिले करंट इतकी आहे करंट I1000 हा आहे पॉवर 0 011W इतकी मिळते आपल्याला सिस्टीमची कार्यक्षमताही शोधून काढायची आहे इनपुट किरणोत्सार 1000W आहे P हा 1000Wm2 आहे आणि सोलर सेलचे क्षेत्रफळ 1 cm2 आहे अर्थात 10 4m2 आहे तर ह्यावरून मिळते 0 1 W तर 0 1 W ही इनपुट पॉवर आहे विद्युत करंटच्या स्वरूपातील आउटपुट पॉवर 0 011W आहे त्यामुळे कार्यक्षमता ही 0 011 0 1 x 100 इतकी आहे ती 11 येते तर आता आपण भाग b कडे वळू भाग b मध्ये आपल्याला शोधायचे आहे असे लोड ज्यामध्ये सोलर सेल जास्तीत जास्त पॉवर पुरवेल तर पुन्हा एकवार उजेड I हा 1 KWm2 आहे म्हणजेच 1000 Wm2 आहे तर भाग a मध्ये आपण दिलेल्या करंट व वोल्टेजसाठी संबंधित लोडकडे पाहिले आता आपल्याला असे लोड पाहायचे आहे ज्यामध्ये कमाल पॉवर वितरित होईल पॉवर P म्हणजे अन्य काही नसून I x V आहे ती आपण V x -I1000 अशा प्रकारेही लिहू शकतो तर आपल्यापाशी I1000Ioexp⁡ आहे तर हे झाले पॉवरचे सूत्र हे पाहिले तर ह्यात वोल्टेजव्यतिरिक्त इतर सर्व घटक स्थिर आहेत त्यामुळे कमाल पॉवर मिळविण्याकरिता dPdV ची किंमत 0 असली पाहिजे तर हे सूत्र P साठी डिफरंशिएट करू dPdV चे सूत्र IokTeVexpeVkT I1000I0exp⁡ असे येते आणि त्याची किंमत 0 करू तर हे दोन फंक्शनचे डिफरंशिअल करायचे आहे असे मानल्यास हे करता येते एक डिफरंशिएट करताना दुसरे स्थिर ठेवायचे आणि नंतर पहिले स्थिर ठेवून दुसरे डिफरंशिएट करायचे त्यानंतर कमाल पॉवर मिळवण्यासाठी ह्याची किंमत 0 मानायची तर ह्या बाबतीत Io ठाऊक आहे I1000 देखील ठाऊक आहे हा 1000 उजेड असतानाचा शॉर्ट सर्किट करंट आहे तो 500 उजेड असतानाच्या शॉर्ट सर्किट करंटच्या दुप्पट आहे आणि आपण तो नुकताच मिळवलेला आहे त्यामुळे अज्ञात असे एकच वोल्टेज आहे तर हे समीकरण सोडवले की वोल्टेज Vm मिळते ते कमाल पॉवरच्या वेळचे वोल्टेज आहे त्याची किंमत 0 436 V आहे त्याचेशी संबंधित करंट Im हा 0 031 mA इतका मिळतो R हा VmIm इतका असून त्याची किंमत 14 07 Ohm मिळते तर हेच ते लोड ज्यामध्ये वितरित होणाऱ्या पॉवरची किंमत जास्तीत जास्त आहे आपण अशीच आकडेमोड उजेड 500 Wm2 असताना करू शकतो जेव्हा I ची किंमत 500 Wm2 असेल तेव्हा आपण हीच प्रक्रिया पुन्हा करू शकतो मी थेट उत्तर लिहीन ते असे आहे Im 0 015 A Vm0 42 V आणि लोड Rm 28 ohms तर प्रश्नाचा शेवटचा भाग भाग c आपल्याला सोलर सेल अशा पद्धतीने जोडायचे आहेत की ज्यायोगे गणकयंत्र अर्थात कॅल्क्युलेटर वापरता येईल प्रकाशाची तीव्रता 500 Wm2 असताना हा कॅल्क्युलेटर वापरायचा आहे तर आपल्यापाशी विशिष्ट वोल्टेज देणारे सोलर सेल आहेत आणि त्यांची एकमेकांशी अशी जोडणी करायची आहे जेणे करून आपल्याला 3 V वोल्टेज मिळेल हे सोलर सेल साखळी जोडणीत अर्थात सिरीजमध्ये जोडावे लागतील भाग a मध्ये सांगितलेली मूळ कार्य परिस्थिती पाहिल्यास प्रत्येक सोलर सेलचे वोल्टेज 0 48 V आहे प्रति सेल वोल्टेज 0 48 V आहे आपल्याला मूलतः एकूण 3 V वोल्टेज हवे आहे त्यामुळे त्यासाठी आवश्यक सेलची संख्या 3 भागिले 0 48 इतकी आहे तिच्या नजीकचा मोठा पूर्णांक घेतल्यास तो 7 आहे तर कॅल्क्युलेटर वापरता येण्यासाठी आपल्याला 7 सोलर सेल सिरीजमध्ये जोडणे आवश्यक आहे आता शेवटच्या गणिताकडे वळू गणित 5 हे फोटोकंडक्टर वर आधारित आहे मागील एका स्वाध्यायात स्वाध्याय 7 मध्ये आपण ह्या गणिताचे वेगळे रूप पाहिलेले आहे तर एक फोटोकंडक्टर सर्वत्र समान उजेड असलेल्या ठिकाणी ठेवलेला आहे प्रकाश शोषल्याने मूलतः करंटमध्ये वाढ होते विशिष्ट वोल्टेज असताना किती वाढ होते हे सांगितलेले आहे त्यानंतर किरणोत्सार बंद केला त्यामुळे जास्तीच्या वाहकांचे पुनर्मीलन होऊ लागते आणि जेव्हा असे होते तेव्हा वाचकांची दाटी अर्थात कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ लागते आणि करंटही कमी होतो तर ह्या विशिष्ट बाबतीत आपण इलेकट्रॉन्सना अल्पसंख्यांक वाहक मानणार आहोत करंटमधील वाढ ही केव्हाही अल्पसंख्यांक वाहकांतील वाढीमुळे होते जेव्हा मंद प्रकाश पडलेला असेल तेव्हा तर हे प्रामुख्याने खरे असते कारण ह्या बाबतीत अल्पसंख्यानक वाहकांच्या दाटी पेक्षा उजळविणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी आहे असे मानलेले असते तर इलेकट्रॉन्स हे अल्पसंख्यांक वाहक आहेत आणि आपल्याला इलेक्ट्रॉनची चलनवलन क्षमता अर्थात मोबिलिटी μe देखील दिलेली आहे μe 3600 cm2 V sec इतकी आहे तर प्रश्नाचा पहिला भाग म्हणजे किरणांचा मारा होता असताना निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची समस्थिती घनता शोधून काढायची आहे तर आपण त्याचे सूत्र लिहू शकतो तर करंट I हा फोटोकरण्ट आहे तो जास्तीचे इलेक्ट्रॉन निर्माण झाल्यामुळे बनलेला आहे हा Δn इतका आहे Δn ची किंमत जास्तीचे इलेक्ट्रॉन गुणिले मोबिलिटी गुणिले इलेकट्रॉनवरील विद्युतभार e गुणिले पदार्थावर लावलेले विद्युत क्षेत्र E इतकी आहे आणि हा करंट असल्याने त्याला क्षेत्रफळाने गुणले पाहिजे हे सूत्र वहनक्षमतेच्या अर्थात कंडक्टिविटीच्या मूळ सूत्रावर बेतलेले आहे कंडक्टिविटी σ ne μe p e μh कंडक्टिविटी σ व रेजिस्टिव्हिटी ρ मधील संबंध σ 1ρ असा आहे आणि R म्हणजे अन्य काही नसून ρlA तर हे lσ lA आहे इलेकट्रॉनच्या दाटीमध्ये वाढ झाल्याने निर्माण झालेल्या करंटचे हे सूत्र आहे ह्या विशिष्ट बाबतीत Ip दिलेला आहे त्याची किंमत 2 83 mA आहे इलेक्ट्रॉन मोबिलिटी दिलेली आहे तर ही खरेतर μe हवी तर इलेक्ट्रॉन मोबिलिटी दिलेली आहे साधनांची मापे दिलेली आहेत E हे विद्युत क्षेत्र आहे जे अन्य काही नसून VL आहे त्यामुळे ह्या सूत्रातील एकमेव अज्ञात गोष्ट म्हणजे Δn आहे तर Δn 1 47 x 1013 cm 3 तर ही प्रकाशाने उजळविल्यामुळे निर्माण झालेल्या जास्तीच्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची दाटी आहे भाग b मध्ये आपल्याला अल्पसंख्यानक वाहकांची आयुर्मर्यादा शोधून काढायची आहे तर जेव्हा प्रकाश बंद करू तेव्हा अल्पसंख्यानक वाहकांची दाटी कमी होते तिची किंमत अशी दिली जाते t ह्या विशिष्ट वेळेला तिची किंमत भागिले अल्पसंख्यानक वाहकांची आयुर्मर्यादा τ तर आपण इलेक्ट्रॉनबद्दल बोलत असल्याने मी हिला τe म्हणेन तर आपण ही करंटच्या रूपात लिहू शकू असे केले तर dIpdt म्हणजे अन्य काही नसून WDd∆ndt आहे dΔndt म्हणजे अन्य काही नसून 0 व्या क्षणी असलेली Δn भागिले τe होय 0 व्या क्षणी असलेली Δn म्हणजे अन्य काही नसून आपण ती भाग a मध्ये शोधून काढलेली आहे dIpdt हा करंट कमी होण्याचा वेग आहे तो प्रश्नात दिलेला आहे त्याची किंमत 23 6A sec आहे तर तो ठाऊक आहे केवळ τe अज्ञात आहे Τe ची किंमत 119 6 microS इतकी येते भाग c मध्ये किरणोत्सार बंद केल्यानंतर 1 mS वेळ गेल्यानंतर इलेक्ट्रॉन व होलची जास्तीची अर्थात वाढलेली घनता शोधायची आहे त्यामुळे भाग c मध्ये 1 mS झाल्यानंतरची Δn ची किंमत शोधून काढायची आहे t ह्या क्षणी Δn म्हणजे t 0 ह्या क्षणाचा Δn गुणिले exp tてe तर t 1 mS t 0 ह्या क्षणी Δn आपण भाग a मध्ये शोधून काढलेला आहे जी जास्तीची समतोल स्थितीतील दाटी て आहे भाग b मध्ये आपण हा て शोधलेला आहे त्यामुळे Δn ची किंमत अन्य काही नसून 3 44 x 109 cm3 मिळते पुन्हा एकदा आपण मंद उजेडाची परिस्थिती मानलेली आहे त्यामुळे कंडक्टिव्हिटी मधील कोणताही बदल हा अल्पसंख्यांक वाहकांच्या संख्येवर अवलंबून आहे त्यामुळे ह्या विशिष्ट बाबतीत बहुसंख्यांक वाहकांच्या म्हणजेच होलच्या दाटी मधील बदल कंडक्टिव्हिटीवर परिणाम करेल इतपत जाणवण्याइतका नाही